सर्वांचे स्वागत आहे पूर्वीच्या वर्गात आम्ही भूतकाळात झालेल्या काही बदलांविषयी बोलत होतो भूतकाळात झालेल्या काही बदलांविषयी किंवा अलिकडच्या काळात काही बदल काही नवीन ट्रेंड आले आहेत जे काही बदल भारतातील उद्योगांनी अनुभवलेले किंवा पाहिले आहेत त्या बदलांविषयी मी तुमच्याशी चर्चा केली की इतर दोन क्षेत्रांच्या तुलनेत आता सेवा उद्योगाची भूमिका सर्वात जास्त आहे आता आम्ही याबद्दल बोललो की जागतिक स्पर्धेने कार्यक्षेत्र बदलले आहे आणि मग आपण पाहिले की तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संपूर्ण प्रक्रिया देखील बदलली आहे बरोबर म्हणूनच या गोष्टी बाजारात येताच मॅनेजमेंट अकाउंटंट्ससमोरची आव्हानेही वाढली आहेत आता बाजारात स्पर्धा वाढत असल्याने सतत उत्पादन खर्च कमी कसा करावा यावर दबाव असतो कारण लोकांना पर्याय मिळाला असल्याने ग्राहकांना पसंती मिळाली आहे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपले दूरसंचार क्षेत्र एक काळ असा होता की जेव्हा आम्हाला दूरसंचार विभागाला लँडलाईन टेलिफोनसाठी अर्ज करावा लागायचा आणि आम्ही 2 3 4 वर्षांनंतर एकदा फोन मिळाला की आपणास हे चमत्कार आहे किंवा आपली इच्छा पूर्ण झाली असे वाटायचे आणि आम्ही देवासारखी फोनची उपासना करत होतो आणि खरोखरच काहीतरी विलक्षण होते जे आम्हाला जीवनात सापडले किंवा काहीतरी उपयुक्त आणि आश्चर्यकारक मिळाले जे आम्हाला आयुष्यात प्राप्त झाले आज आपण पाहतो की लोक मोबाइल फोनवर सर्वत्र फिरत आहेत प्रत्येकजणाकडे अन्न खाण्यासाठी पैसे आहेत की नाही हे माहिती नाही परंतु तो मोबाईल फोन घेऊन फिरत आहे आणि हे मोबाईल फोन खूप कमी किमतीत किंवा खूप स्वस्त आहेत सर्व्हिसिंग क्षेत्रातील विकास व दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा हे फक्त तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य आहे तर प्रत्येक क्षेत्रात असे घडले आहे पुरवठा बाजू सुधारली आहे आणि पुरवठा क्षेत्रात सुधारणा केल्याने ग्राहकांना सुविधा मिळाली आहे पण उत्पादनाच्या आव्हानांना खरोखरच पुढे आणले आहे तर हे स्वाभाविकच आहे की तुमच्या बजेटमध्ये तुमची नियंत्रण प्रक्रिया बदलली आहे आणि त्यांची किंमत प्रक्रिया बदलली आहे आणि तुमचे एकूण नफा किंवा इच्छित नफा कायम राखणे ही एक आव्हानात्मक बाब बनली आहे आता आपण बाजाराच्या आणखी काही बदलांविषयी बोलत आहोत उदाहरणार्थ आज इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये आपण फक्त जस्ट इन टाईम बद्दल बोलत आहोत पूर्वी आमच्याकडे एक तंत्र होते जे इन्व्हेंटरीचे EOQ ऑर्डर असते किंवा यादीची EOQ रक्कम असते किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे EOQ तंत्र असते आज हे तंत्र अप्रासंगिक झाले आहे हे जगातील बर्याच अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही पाहायला मिळते परंतु आपल्याकडे आता जस्ट इन टाईम हेसुद्धा एक तंत्र उपलब्ध आहे आणि खर्च कमी करण्याच्या मुख्य उद्दीष्टाने पुन्हा वेळोवेळी उद्योगासाठी व्यवहारात आणले जाते कारण जेव्हा आपल्याला आगाऊ सामग्री आणावी लागेल तेव्हा ती साठवावी लागेल आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापरावी लागेल आपल्याकडे ऑर्डरिंग किंमत आहे आपल्याकडे स्टोरेज खर्च आहे आपल्याकडे हाताळणीची किंमत आहे आपल्याकडे चिकाटीची किंमत आहे आणि बरेच वेळा वस्तू खराब देखील होऊ शकतात आणि तसेच काहीसा अपव्यय देखील आहे जेव्हा आपण इन्व्हेंटरी ठेवता तेव्हा सर्व किंमत असते म्हणून उत्पादकांना असे वाटले होते की आपल्याकडे इन्व्हेंटरी व्यवस्थापनाची एखादी पद्धत किंवा तंत्र असू शकत नाही जेथे एका बाजूला इन्व्हेंटरीचा ट्रक लोड थेट कारखान्याकडे येतो आणि तयार वस्तूंचा लोडिंग ट्रक कारखान्यातून बाजारात जातो यासाठी आम्हाला इन्व्हेंटरी ठेवण्याची गरज नाही मग याचा विचार का केला गेला ही कठीण गोष्ट नाही की आपण इन्व्हेंटरी ठेवू शकत नाही आम्ही माल सुरक्षित ठेवू शकतो परंतु किंमत टाळण्यासाठी किंमत कमी करण्यासाठी यासाठी आपण जस्ट इन टाईम हे तंत्र विकसित केले आपल्यासारख्या पुरेशा साखळी प्रणाली नसलेल्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेत वेळेवर अंमलबजावणी करणे शक्य नाही परंतु जपानसारख्या देशांमध्ये जिथे हे तंत्र लागू केले जाते तेथे ही अंमलबजावणी करता येते पण विचार केल्याप्रमाणे सुरुवातीला पूर्णतः शक्य नाही तेथे किमान इन्व्हेंटरी ठेवावी लागेल पण त्या पुरवठा साखळीच्या सुधारित यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणावर त्या देशांनी साठा कमी करण्याची यादीची पातळी कमी करण्याची जी समस्या होती ती समस्या सोडविली आहे सुधारित वाहतूक व्यवस्था रस्ते रेल्वे वायुमार्ग वाहतूक यामुळे आणि त्यांच्याकडे कमीतकमी सामग्रीचा साठा असणे परवडेल आणि जेव्हा ते खाली येण्यास सुरवात होते तेव्हा ते मिळवू शकतात किंवा ते त्यास नवीन सामग्रीसह पुनर्स्थित करु शकतात म्हणूनच जस्ट इन टाईम हे तंत्र वापरले जाते कारण आम्हाला उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि शेवटी ग्राहकांना कार्यक्षम उत्पादन द्यावे लागेल आता जेव्हा आपण संगणक सहाय्यित डिझाइनबद्दल बोलत असाल तेव्हा आम्ही सीएडी बद्दल बोलत आहोत कम्प्युटर एडेड डिझाईन्सचा वापर उत्पादनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि त्या उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने कमी करण्यासाठी आणि किंमत कमी करण्यासाठी खरोखर खूप उपयुक्त आहे उदाहरणार्थ आपण कारच्या डिझायनिंगबद्दल बोलता आज आमच्याकडे कारसाठी अनेक प्रकारच्या डिझाईन्स आहेत मारुती ही कंपनी देशात एक छोटी कार आणण्यासाठी अग्रेसर होती आणि त्यावेळी त्यांनी असा विचार केला की भारतातील एक सामान्य माणूससुद्धा कार घेण्याचा विचार करू शकतो तर मारुती 800 ही डिझाईनची रचना करण्यात आली जो एक चमत्कार होता ही एक छोटी कार आहे परंतु कमीत कमी ती एक कार आहे आणि यामुळे कारला आराम मिळू शकेल नंतर भारतीय बाजारात सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या 1991 मध्ये आल्या आणि त्या कंपन्यांच्या कारच्या नवीन डिझाईन्स आपण पाहतो मग हे सर्व कसे शक्य आहे हे मॅन्युअली शक्य नाही जर हे शक्य झाले असते तर हिंदुस्तान मोटर्स जे अॅम्बेसेडर कार बनवत होते त्यांनी खरोखर ते केले असते किंवा प्रीमियर पद्मिनी किंवा ते फियाट असू शकतात स्वातंत्र्यापासून ते भारतीय बाजारात मोटारी विकत होते तर तंत्रज्ञानाच्या वाढीसह हे शक्य नव्हते तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत सुधारणा केल्यामुळे आम्हाला नवीन डिझायनिंग सिस्टम मिळाले आहेत आज आपल्याकडे कम्प्युटर एडेड डिझाईन्स आहेत आणि यामुळे कंपन्यांना प्रभावीपणे सर्व बाबींवर काम करता येत आहे ज्यामध्ये किंमत किंमत वितरण आणि हाताळणी हे येतात डिझाइनमध्ये अगदी लहान बदल देखील बर्याचदा मोठ्या उत्पादन खर्चाच्या बचतीस कारणीभूत ठरतात मग आपला अंतिम हेतू म्हणजे किंमत कमी कशी करायची आणि जर खर्च कमी झाला तर वस्तूची किंमत खाली येईल तर तिथे तुम्हाला सर्व मॅनेजमेंट अकाउंटिंग तंत्राची आवश्यकता आहे कारण निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व खर्चांचा विचार करतो फायनान्शिअल अकाउंटिंग मधील तंत्रांची मदत आम्हाला योग्य आणि कार्यक्षम निर्णय घेण्यास होते मग आमच्याकडे सीएएम संगणक सहाय्यित उत्पादन आहे हे केवळ डिझाइन करण्यातच नव्हे तर कंपन्यांना उत्पादने तयार करण्यात मदत करत आहे आपली सर्व संरक्षण उत्पादने मुख्यत सीएएमवर आधारित आहेत यामुळे संगणकांना उत्पादन उपकरणे थेट आणि नियंत्रित करण्याची अनुमती मिळते आणि हे केवळ उत्पादनांच्या उत्पादनातच नव्हे तर उत्पादने ऑपरेट करण्यास मदत करते आता आमच्याकडे चालकविरहीत रेल्वे आल्या आहेत आमच्याकडे ड्रायव्हरलेस कार आहेत अमेरिकेत स्थानिक रेल्वे ड्रायव्हरलेस आहेत जे खूप सामान्य आहे त्या रेल्वे संगणक कक्षामध्ये बसलेल्या लोकांकडून संगणकाद्वारे नियंत्रित केल्या जातात गाडी चालकाविना चालते ड्रायव्हर नसतेच म्हणून उत्पादनांची रचना उत्पादन आणि ऑपरेटिंग बदलली आहे किंवा ती पूर्णपणे बदलली आहे ती संगणक आधारित झाली आहेत याचा अर्थ नक्कीच संपूर्ण व्यवसाय प्रक्रिया बदलली आहे आणि नवीन आव्हान पुढे आणले आहे आता आम्ही अमेरिकेतील ड्रायव्हरला ट्रेनमधून का दूर केले आम्हाला किंमत वाचवायची होती म्हणजे कंट्रोल रूममध्ये बसलेला एखादा माणूस एकाच वेळी एक ट्रेन किंवा कदाचित एकापेक्षा जास्त गाड्या चालवू शकतो म्हणजेच आम्ही ड्रायव्हर्सची किंमत वाचवु शकतो सीएएम सहसा कमी विलंब सह उत्पादनाचा एक नितळ अधिक कार्यक्षम प्रवाह ठरतो ही अत्यंत प्रभावी उत्पादन प्रक्रिया आहे अत्यंत प्रभावी परिणाम म्हणजे किंमत कमी करणे आणि किंमत नियंत्रणात ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवणे आता आपल्याकडे सीआयएम कॉम्पुटर इंटिग्रेटेड मॅनुफॅक्टयरिंग आहे जे सीएडी आणि सीएएम दोन्हीचा उपयोग करते प्रथम आम्ही डिझाइन करतो आणि नंतर आम्ही रोबोट्स आणि संगणक नियंत्रण मशीनसह बनवतो या उत्पादन प्रक्रियेत आवश्यक थोड्या प्रमाणात श्रम जास्त लवचिकतेस परवानगी देतो कारण संपूर्ण कार्य शक्ती प्रशिक्षित न करता संगणक प्रोग्राममध्ये बदल केले जातात दुसर्या देशात आपण भारताच्या कामगार कार्यक्षम देशाबद्दल बोलत नाही आमच्याकडे अत्यल्प श्रम आणि अतिशय स्वस्त किंमतीत कामगारांची उपलब्धता आहे परंतु अमेरिकेबद्दल विचार करा युरोपबद्दल विचार करा अगदी जपानमध्येही कामगार खूपच महागडे आहेत आणि तेथे ते विचार करतात की श्रम खर्च कमी केला जाऊ शकतो किंवा तो खाली आणला जाऊ शकतो उदाहरणार्थ सर्व काही ते तं चालत्रज्ञान वर चालवत असतील तर त्या प्रकरणात किंमत खाली येईल उत्पादन अत्यंत कार्यक्षम असेल आणि मानवी संसाधन किंवा मनुष्य मशीनवर उत्पादन तयार करू शकेल आणि जर उत्पादनाच्या डिझाइनमध्ये काही बदल झाला असेल तर आधीपासूनच उत्पादन करणार्या वर्क फोर्सला प्रशिक्षित करण्याची गरज नाही संगणक आपोआप त्यास बदलतो त्यांनी नवीन उत्पादन तयार करण्यास सुरवात केली आणि पुन्हा आम्ही खर्च वाचवण्यासाठी येथे आहोत आणि या किमतीचा ग्राहकांना फायदा होईल कारण मॅन्युफॅक्चरिंग बाजूची स्पर्धा खूप तीव्र आहे सर्व उत्पादक जे ते एकमेकांशी भांडत आहेत त्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागेल आणि जर ते तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकले नाहीत किंवा उत्पादन खर्च कमी करू शकले नाहीत तर नक्कीच ग्राहक त्यांचे उत्पादन किंवा सेवा नाकारतील म्हणूनच दररोज आपल्याला नियमितपणे निर्णय घेण्यासारखे विचार करणे आवश्यक असते आणि नवीन गोष्टींसाठी नियमितपणे नियोजन करणे आणि नियोजित बजेट लावण्यासारखे विचार करणे आवश्यक असते कारण शेवटी असे झाले आहे की जगातील सर्व अर्थव्यवस्था ही खरेदीदार अर्थव्यवस्था बनली आहेत ती विक्रेतांची अर्थव्यवस्था नाही ते खरेदीदाराची अर्थव्यवस्था झाली कारण लोकांना पर्याय मिळाल्या आहेत म्हणून कोणत्याही वेळी कोणत्याही उत्पादनास नकार देण्याचे आणि पर्याय शोधण्याची ताकद आणि सामर्थ्य लोकांमध्ये प्राप्त झाले आहे म्हणूनच बाजारपेठेतील हिस्सा परत मिळविण्यासाठी बाजारात वाटा मिळवण्यासाठी किंवा बाजारातील हिस्सा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी किंवा सतत बाजारपेठेतील वाटा वाढवण्यासाठी आपण सतत विचार केला पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की जेव्हा आपण ऑपरेटिंग बजेटबद्दल बोलता तेव्हा अर्थसंकल्प रोख बजेट बद्दल बोलता जे काही करण्याच्या किंवा कोणत्याही प्रक्रियेच्या अंमलबजावणीचे बरेच मजबूत साधन आहे आपल्याकडे बजेट किंवा योजना असणे आवश्यक आहे आणि मोठ्या कंपन्यांमधील अत्यंत कार्यक्षम आयटी प्रणालींच्या मदतीने बजेटचे हॉरीझॉन 1 वर्षापासून खाली आले आहेत 1 आठवड्यात असा एक वेळ होता जेव्हा आपण केवळ 1 वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करीत असता आणि वर्षाच्या अखेरीस कोणीही करत असल्यास आम्ही भिन्नता विश्लेषण करीत होतो आणि आम्हाला कळत होते की आपला नफा झाला आहे की नाही किंवा तोटा आम्हाला दरम्यान माहित नव्हते कारण अंतर्गत अहवाल नसल्यामुळे दरम्यान नियमितपणे अहवाल देण्यात आला नव्हता आणि माहिती अहवाल आणि डेटा नसल्यामुळे कंपन्या त्यांची समस्या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या चुका दुरुस्त करू शकल्या नाहीत आणि फक्त तेच अर्थसंकल्प किंवा बजेट कालावधीच्या शेवटी किंवा बजेट शेवटी तुलना होती आज आमच्याकडे अर्थसंकल्पातील एक आठवडा आहे आम्ही नियोजन करीत आहोत आम्ही 1 आठवड्यासाठी संपूर्ण उत्पादनाचे बजेट तयार करीत आहोत ते 1 आठवड्यासाठी संपूर्ण विक्री अंदाजपत्रक तयार करीत आहेत आणि आठवड्याच्या शेवटी आम्ही हे विश्लेषण करतो की आपल्याकडे बाजारात किती न्याय्य आहे आणि आपल्याला याची गरज आहे आमच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारचे बदल करा आपण उद्दिष्ट साध्य करण्यास सक्षम आहात किंवा काही बदल करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जर पहिल्या आठवड्यात काही चूक झाली तर पुढील आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात ते दुरुस्त केले जाऊ शकते जरी सर्व कंपन्यांसाठी आठवड्याचे बजेटिंग करणे शक्य नसले तरी सर्व कंपन्यांसाठी किमान मासिक बजेटिंग करणे शक्य आहे तर डेटा माहिती डेटाचे स्रोत आणि विश्लेषणाची सोपी उपलब्धता यामुळे मासिक बजेट हे अत्यंत उपयुक्त साधन आहे आणि आम्हाला हे माहित आहे की जेव्हा कोणत्याही महिन्यात आम्ही काही करतो तेव्हा वार्षिक उद्दीष्ट नक्कीच साध्य होईल आणि जर काही चुकले तर पुढील दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मध्ये ते बदल करू शकतात कारण आमच्याकडे 12 महिने आहेत आमच्याकडे 12 बजेट आहेत तर एक बजेट चुकले दुसरे चांगले करेल तिसरे चांगले करेल शेवटी वार्षिक निकाल सुधारला जाऊ शकतो ही सर्व प्रक्रिया आमच्याकडे असलेल्या माहितीच्या सहाय्याने घडली आहे आणि आम्हाला या डेटाची आवश्यकता आहे आणि आमची दररोजची प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि फर्मची संपूर्ण कामगिरी आणि येथे व्यवस्थापन नियमित करण्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे अकाउंटंट्स जॉब म्हणजे तो डेटा व्युत्पन्न करणे आमच्यासाठी उपयुक्त असलेल्या डेटाची ओळख पटविणे त्याचा उपयोग करणे आणि शेवटी त्या माहितीच्या आधारे निर्णय घ्या म्हणजे मी पुन्हा म्हणेन की मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत आम्ही आर्थिक लेखा व संबंधित माहिती काढू आणि खर्च हिशोबाची माहिती परंतु ती माहिती कशी वापरावी आणि त्या माहितीतून अर्थपूर्ण माहिती कशी काढायची आपण त्या विषयामध्ये शिकत असलेल्या फर्ममध्ये योग्य डेटा कसा वापरायचा आणि म्हणूनच अकाउंटिंगची ही नवीन शाखा विकसित झाली किंवा केली गेली आहे तज्ञ आणि आम्ही त्याबद्दल शिकत आहोत आता मी हे पुढच्या भागात घेईन कारण आम्ही पुरेशी चर्चा केली होती त्यासाठी आम्ही पुरेसा वेळ दिला आहे जवळपास 5 व्याख्याने आम्ही व्यवस्थापन लेखाच्या मूलभूत तत्त्वांवर दिल्या आहेत हे कसे उपयोगी आहे आणि ते शिकून घेत आहे ती का विकसित केली गेली ती कशी उपयुक्त आहे आणि व्यवस्थापनाचा निर्णय घेण्यास कशी सोय करते याविषयीची तिसरी शाखा आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा विषय काय आहे तर या सर्व गोष्टींबद्दल आम्ही बरीच चर्चा केली आहे आणि आता मला असे वाटते की व्यवस्थापन निर्णय घेण्यासंदर्भात खर्चाच्या हिशेब व्यवसायाची आणि वित्तीय लेखाची विविध तंत्रे जाणून घेण्याची व व्यवस्थापनाचा निर्णय कसा घेता येईल याविषयी जाणून घेण्याची वेळ आली आहे आर्थिक लेखा आणि खर्च लेखाची विविध तंत्रे वापरुन सुलभ केले जाऊ शकते आता आपण किंमत पत्रक किंवा किंमतीचे विधान याबद्दल बोलणार आहोत मी तुम्हाला विधान किंमत पत्रक कसे तयार केले जाते किंमतीचे विधान कसे तयार केले जाते हे स्वरूप आणि हे सर्व अंतर्गत उपलब्ध असलेल्या डेटा च्या सहाय्याने तयार केले गेले आहे यामुळे आपण किंमत पत्रक तयार करू शकतो आणि दिलेल्या कालावधीत उत्पादनाची किंमत काय असेल हे शोधू शकतो आमच्याकडे बाजारपेठेतील विक्री किंमत आहे म्हणून आम्ही विक्री किंमतीशी तुलना करतो आम्ही ऑपरेटिंग नफा शोधू शकतो ज्याचा आपण नफा ऑपरेटिंग नफा किंवा ऑपरेटिंग लॉससह दाखवत आहोत किंवा तोटा नफ्यात कसा रूपांतरित केला जाऊ शकतो आणि कसे या किंमतीच्या मदतीने आपण या सर्व गोष्टी शिकत आहोत म्हणून जेव्हा आपण या किंमतीच्या पत्रकाबद्दल बोलता तेव्हा आमच्याकडे माहिती उपलब्ध असते आणि आपण ही माहिती वाचल्यास त्यात आम्हाला फक्त अशी माहिती दिली आहे की किंमत पत्रक आणि विक्रीची वर्कआउट किंमत तयार करणे विक्रीवरील नफा आणि अल्फा इंडिया लिमिटेडच्या पुस्तकांवर दिलेल्या माहितीतून नफा आता ही माहिती पहा ही माहिती आपल्याला देण्यात आली आहे विद्यार्थी म्हणून आपण हे ओळखण्यास सक्षम असणे आवश्यक आहे की आम्ही नफा तोटा खाते किंवा ताळेबंद नव्हे तर किंमतीचे विधानपत्रक तयार करणार आहोत त्यामुळे एकूण खर्चाची गणना करण्यासाठी आम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कोणती माहिती आमच्यासाठी उपयुक्त आहे या उत्पादनाचे उत्पादन आमच्यासाठी कोणती माहिती अप्रासंगिक आहे आणि त्याचा वापर कसा करावा म्हणून किंमत पत्रक जसे की मी तुम्हाला मागील व्याख्यानात किंवा चर्चेच्या शेवटच्या भागामध्ये दर्शविले आहे कधीकधी आपल्याला हे माहित असेल की आपल्याकडे एका बाजूला किंमत आहे किंवा इतर सर्व खर्चाचे घटक आहेत व दुसऱ्या बाजूला आमच्याकडे त्या खर्चाच्या घटकांची सर्व मूल्ये आहेत आणि नंतर आम्ही त्यांना एक एक करून ठेवत आहोत आणि आम्ही उत्पादनाच्या एकूण किंमतीची गणना करण्यासाठी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करत नाहीत आम्ही 4 5 वेगवेगळ्या प्रकारच्या उप किंमतीत विभागतो आणि शेवटी आम्ही या 4 5 किंमतींचा किंवा कदाचित 4 किंमतींची बेरीज करतो आणि नंतर आम्ही उत्पादनांच्या किंमतीच्या एकूण गणना करतो किंवा बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादनाच्या किमती ची गणना करतो म्हणून आम्ही ते वेगवेगळ्या किंमतींमध्ये उपखर्चामध्ये विभागतो प्रथम आम्ही गणना करतो की कोणती किंमत ही मुख्य किंमत जेव्हा मुख्य किंमतीत आपण सर्व फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडता तेव्हा ती कामाची किंमत किंवा फॅक्टरी किंमत ठरते आणि नंतर जेव्हा आम्ही कार्यालयातील सर्व प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडतो तेव्हा आम्ही उत्पादन खर्चाची गणना करतो आणि नंतर जेव्हा आम्ही गणना करतो तेव्हा विक्री वाढवते आणि उत्पादन खर्चामध्ये वितरण ओव्हरहेड होते मग शेवटी आम्ही म्हणतो बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनाची किंमत किंवा आपण विक्रीची किंमत म्हणून कॉल करू म्हणूनच आम्ही उत्पादनाच्या एकूण किंमतीची गणना करण्यासाठी सरळ मार्गाने उडी मारत नाही कारण आम्हाला खर्चाचे नियंत्रण सुलभ करायचे आहे आणि ते फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला हे माहित असेल की खर्च कसा नियंत्रित करावा लागेल म्हणजे ते वेगवेगळ्या युनिट्स आणि उपखंडात विभागले गेले तर युनिट्स हे एक जबाबदारी केंद्रांचे प्रकार आहे प्राइम कॉस्ट एक जबाबदारी केंद्र आहे कामाची किंमत ही एक दुसरी जबाबदारी केंद्र आहे उत्पादन खर्च ही एक जबाबदारीची केंद्र आहे विक्रीची किंमत ही एक अन्य जबाबदारीची केंद्रे आहेत तर आमच्याकडे चार जबाबदारी केंद्रे आहेत जर उत्पादनाची किंमत आपल्या नियंत्रणापलीकडे गेली असेल तर आपण सर्वात आधी लक्षात घ्यावे लागेल स्वीकार्य पातळीवरची मूलभूत किंमत किंवा कामांची किंमत जास्त असेल मला वाटते की ते स्वीकार्य नाही म्हणूनच याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे इतर किंमतीला स्पर्श करण्यासाठी काही नाही आपल्याला प्राइम कॉस्टला स्पर्श करण्याची गरज नाही प्रशासकीय ओव्हरहेडस स्पर्श करू नका किंवा विक्री आणि वितरण ओव्हरहेड्सला स्पर्शही करायचा नाही आपल्याला फक्त फॅक्टरी ओव्हरहेड असलेल्या एकास स्पर्श करावा लागेल ओव्हरहेड कार्य करेल कारण जेव्हा आपण आमच्या फॅक्टरीच्या ओव्हरहेडची तुलना इतर प्रतिस्पर्धी फॅक्टरी ओव्हरहेडशी करता तेव्हा ते आमच्या खर्चाच्या तुलनेत खूपच कमी खर्च करतात म्हणून आम्हाला फॅक्टरी ओव्हरहेडवर लक्ष केंद्रित करावे लागेल त्याचप्रमाणे उत्पादन खर्च आपली कामकाजाच्या किंमतीपर्यंत पोहोचत असेल तर ते ठीक आहे तर प्रशासकीय ओव्हरहेड्स खूपच जास्त आहेत हे शोधावे लागेल आम्हाला प्रशासकीय खर्च कमी करावा लागेल किंवा ते विक्री आणि वितरण खर्च असू शकेल म्हणून वेगवेगळी चार जबाबदारी केंद्रे आहेत आणि कोणत्या केंद्रावर कोणती किंमत आहे हे मान्य करावे लागेल की ते स्वीकार्य पातळीवर स्वीकारले जाईल की नाही स्पर्धात्मक आहे की नाही आणि जे काही करणे आवश्यक आहे ते आम्हाला करावे लागेल तर या माहितीवरून जर आपण आता पाहिले तर आपल्याला प्रथम आम्हाला दिलेली माहिती वाचली पाहिजे वास्तविक जीवनात आपल्यासाठी किंवा व्यावहारिक जीवनात कोणालाही माहिती उपलब्ध आहे सर्वप्रथम आपण हे शोधून काढले पाहिजे की किंमतीच्या स्टेटमेंटची किंमत पत्रक तयार करण्यासाठी सर्व माहिती आमच्यासाठी महत्त्वाची नाही फक्त काही मर्यादित माहिती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्याला किंमत ऑपरेटिंग कॉस्टची गणना करावी लागेल म्हणून आम्हाला प्राइम कॉस्टची गणना करावी लागेल प्राइम कॉस्टमध्ये काय आवश्यक आहे फक्त तीन गोष्टी मटेरियल लेबर आणि इतर डायरेक्ट ओव्हरहेड्स कारण फॅक्टरी खर्चाची गणना करणे आपल्याकडे प्राइम कॉस्ट असणे आवश्यक आहे आणि फॅक्टरी प्राइम कॉस्टमध्ये समाविष्ट नसलेली कोणतीही वस्तू ओव्हरहेड करते आणि कारखान्याच्या किंमतीत कारखाना घटक आवश्यक असतात हे सर्व फॅक्टरी ओव्हरहेड्सचा भाग आहेत मग प्रशासकीय ओव्हरहेड कोणते आहेत कार्यालयीन भाडे कार्यालयीन किंमत कर्मचार्यांचे वेतन हे प्रशासकीय ओव्हरहेड्स आहेत म्हणून ते ओव्हरहेड आणि विक्री आणि वितरण खर्च शोधा म्हणूनच या खर्चासाठी ही चार ब्रॉड हेड्स महत्त्वाची आहेत त्या आधारावर आम्ही एक खर्च पत्रक तयार करू आणि ही किंमत पत्रक आम्हाला खर्च काढण्यात मदत करेल जे किंमत पत्रकात किंवा किंमतीच्या स्टेटमेंटमध्ये दिसेल म्हणून मी तुमच्यासाठी एक काल्पनिक उदाहरण माहिती आणली आहे की उद्या आपल्या व्यावहारिक जीवनात जर आपल्याकडे अशी माहिती असेल तर खर्च माहिती तयार करण्यासाठी किंवा किंमतीचे विधान तयार करण्यासाठी या माहितीचा कसा उपयोग करावा आणि शेवटी ते ठरवा किंमत किती असावी आणि जर तुम्हाला बजेट केलेली विक्री रक्कमही दिली गेली असेल तर आम्ही आमच्या उत्पादन प्रक्रियेपासून आणि विक्रीतून अपेक्षा करू शकू असा ऑपरेटिंग नफा आम्ही आधीपासून ठरवू शकतो आणि आधीपासूनच हे जाणू शकतो आता आपण येथे प्रथम क्रमांकाकडे पहा की येथे दिलेली भिन्न माहिती आहे की आपल्याकडे या बाजूला एकूण माहिती आहे ते ट्रायल बॅलन्स नाही ती काही नाही ती केवळ एक माहिती आहे म्हणजे जर तुमच्याकडे ट्रायल बॅलन्स असेल तर तुमच्याकडे उजव्या बाजूला प्रमुख खाती आहेत आपल्याकडे दोन शिल्लक आहेत डेबिट शिल्लक आणि क्रेडिट शिल्लक बरोबर म्हणून आम्हाला माहित आहे की आमच्याकडे अशी काही कल्पना आहे की डेबिट शिल्लक नफा आणि तोटा अकाउंट बॅलन्स शीटच्या कोणत्या बाजूला जाईल परंतु या माहितीवरून आम्हाला काही कल्पना नाही कारण हे ट्रायल बॅलन्स नाही आमच्याकडे ही माहिती उपलब्ध आहे आणि आपल्याला उत्पादनाची किंमत पत्रक किंवा अंदाजित किंमत विकसित करायची आहे हे आपल्याला सारणी फॉर्म मध्ये सतत दिलेली माहिती आपण पाहू शकता आम्ही उत्पादन करणार आहोत मग आपण ज्या उत्पादन केलेल्या उत्पादनाच्या एकूण युनिटची किंमत आणि विक्री किती असेल विक्रीचे मूल्य असल्यास उदाहरणार्थ या प्रकरणात जर आपल्याला विक्री मूल्य 189500 रुपये दिले गेले असेल तर हे अपेक्षित विक्री मूल्य आहे हे सर्व इनपुट कॉस्ट आहेत किंवा किंमतीचे प्रमुख आहेत म्हणून आता आपण किंमत पत्रक तयार करू आणि मग ऑपरेटिंग नफा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू ऑपरेटिंग नफा काय आहे एकूण किंमत काय आहे आणि आम्हाला विक्री दिली जाते तर मग आता आपण खर्च पत्रक तयार करणे शिकले पाहिजे कारण खर्च पत्रकाच्या व्यवस्थापनाखाली लेखन करणारा हा पहिला तंत्र आहे हा खर्च लेखा करण्याचे एक साधन आहे परंतु आम्हाला ते व्यवस्थापन लेखामध्ये वापरावे लागेल आणि या कॉस्टशीटचा विकास करून आपण कॉस्ट अकाउंटिंग अंतर्गत शिकले हे कसे विकसित करावे हे समजेल परंतु ही किंमत पत्रक विकसित केल्यानंतर आपण येथे शिकणार असलेल्या या माहितीचा कसा वापर करावा तर याचा अर्थ असा आहे की वापरणे नवीन आहे म्हणून आम्ही दोन्ही गोष्टी करत आहोत जे प्रथम खर्चाच्या स्टेटमेंटची किंमत पत्रक विकसित करते आणि नंतर त्यातील माहितीचे स्पष्टीकरण देईल आणि आम्ही त्याचा उपयोग टणकातील धोरणात्मक निर्णयासाठी करू तर आता आपण प्रथम ते तयार करण्यापूर्वी म्हणा किंवा पुढे जाण्यापूर्वी आपण या माहितीवर चर्चा करूया की ही माहिती कोणत्या खर्च पत्रकात टाकली जाऊ शकते आणि खर्च पत्रकाच्या कोणत्या भागास हे सांगणे उपयुक्त ठरेल कोणत्या प्रकारात समाविष्ट करावे लागेल उदाहरणार्थ इथे दिलेली माहिती थेट मटेरियल प्रमाणेच आहे जसे आता मी तुम्हाला सांगितले आहे की प्राइम कॉस्ट मोजण्यासाठी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तीन गोष्टी आवश्यक आहेत वस्तू श्रम प्रथम सामग्री दुसरे श्रम आणि तिसरे डायरेक्ट ओव्हरहेड्स तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्पष्टपणे दिले गेले आहे हे सर्वात सोपे रूप आहे जेणेकरून पुढील समस्यांमधील अडचणीची पातळी वाढेल परंतु येथे या समस्येचे सर्वात सोपे रूप आहे जेणेकरुन आम्हाला येथे दिले गेले आहे आपल्याकडे अल्फा इंडिया लिमिटेड ही फर्म उत्पादनासाठी आवश्यक असलेली सामग्री दिलेली आहे मग आम्हाला डायरेक्ट वेजेस दिले जाते म्हणून नेहमी वेतन आणि पगारामध्ये फरक करा मजुरी हा मुख्य किंमतीचा भाग असेल आणि पगार हे प्रशासकीय ओव्हरहेड असतात आणि ते प्रशासकीय खर्चाचा भाग असावेत म्हणून पगार वेतनामध्ये किंवा वेतन पगारामध्ये कधीही समावेश करू नये अगदी स्पष्ट वेतन म्हणजे प्रत्यक्ष खर्च असतो जेथे पगार अप्रत्यक्ष खर्च असतो बरोबर मग आमच्यावर थेट खर्च असतो म्हणजे याचा अर्थ थेट खर्च म्हणजे इतर थेट ओव्हरहेड तर आमच्याकडे साहित्य आहे आमच्याकडे वेतन आहे आणि आमच्याकडे इतर थेट खर्चही आहेत म्हणून या प्रकरणात आपल्याला किंमत पत्रक तयार करायचे असेल आणि एकूण खर्चाच्या पहिल्या घटकाची किंमत मोजावी लागेल जे आमच्याकडे आहे भौतिक श्रम आणि इतर खर्चाचे तीन महत्त्वपूर्ण घटक आमच्याकडे 100 हजार किंमतीचे थेट वेतन 25000 आणि थेट खर्च 5000 आहे मी ते तयार करीन पण फक्त साधेपणासाठी तुम्ही येथे प्राईम कॉस्ट मोजाल तर ते 130000 रुपये होते आता तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे प्राईम कॉस्ट 130000 रुपये किंमत असेल तर आता पुढे फोरमॅन चे वेतन आहे जेथे फोरमॅन काम करते तो कारखान्यात काम करतो तो एक तांत्रिक व्यक्ती आहे तो जेव्हा कारखान्यात काम करतो तेव्हा त्यामध्ये कोणताही डिफेक्ट येतो हे भौतिक श्रम किंवा इतर थेट खर्चासारखे नसते ते अप्रत्यक्ष ओव्हरहेड असते परंतु फॅक्टरीमध्ये आवश्यक असते म्हणून कारखाना खर्चाचा तो एक भाग असतो मग प्रकाश आणि शक्ती आहे आम्हाला माहित असलेल्या कारखान्यात प्रकाश आवश्यक आहे विशेषतः वीज म्हणजे जेव्हा ती आम्हाला प्रकाश देते तेव्हा याचा अर्थ असा होतो की शक्ती वाढवणे प्रकाश आणि शक्ती आपल्याला दिली तर आपण याकडे पाहिले तर आम्हाला इलेक्ट्रिक पॉवर दिली जाते जेव्हा हे केवळ इलेक्ट्रिकल लिहिले जाते तेव्हा आपण खूप गोंधळात पडता पण हे स्पष्टपणे लिहिले जाते इलेक्ट्रिक पॉवर फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरची नेहमीच आवश्यकता असते म्हणून ती अप्रत्यक्ष फॅक्टरी ओव्हरहेड असेल प्रकाश आपल्याला स्पष्टपणे दिले गेले आहे जिथे आम्हाला प्रकाश आवश्यक आहे आम्हाला फॅक्टरीत लाइटिंगची आवश्यकता आहे आणि आम्हाला कार्यालयात प्रकाश देखील आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला फॅक्टरी लाइटिंग प्रशासकीय ओव्हरहेडमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड आणि ऑफिस लाइटिंगमध्ये ठेवावी लागेल मग आपणास स्टोअर किपर वे ज्यामतन द्यावे लागेल यामध्ये एक स्टोअर कीपर आहे आणि दुसरे कोठार आहे आम्ही कच्चा माल आपण स्टोअर मध्ये ठेवतो व फिनिशड् गुड्स आपण वेअरहाऊसमध्ये ठेवतो स्टोर कीपर चे वेतन हे फॅक्टरी खर्चाचा एक भाग असेल परंतु जर ते गोदाम असेल तर ते विक्री आणि वितरण ओव्हरहेडचा एक भाग आहे बरोबर मग आम्ही भाड्याबद्दल बोलतो कारखाना भाडे आणि कार्यालय भाडे आहे आता कारखान्याचे भाडे 5000 हे कारखाना खर्चाचा एक भाग असेल तर ऑफिस चे भाडे 2500 हे प्रशासकीय ओव्हरहेडचा भाग आहे फॅक्टरी प्लांट आणि कार्यालयाच्या आवारात दुरुस्ती व नूतनीकरण तुम्हाला स्पष्टपणे सांगितले जाते की फॅक्टरी प्लांटमध्ये 3500 ऑफिसमध्ये 500 याचा अर्थ एकूण खर्च 4000 रुपये आहे जे दुरुस्तीवर आणि नूतनीकरण यासाठी केले आहे विकली गेलेली वस्तू जेव्हा कारखान्यातून बाहेर जाते त्यावेळी त्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च लागतो त्याला कॅरेज आउटवर्ड असे म्हणतात म्हणजेच कारखान्यात जे काही तयार होते ते म्हणजे तयार झालेले उत्पादन म्हणजेच ते विक्रीवरील कॅरेज असते आणि हा विक्रीचा भाग आहे त्यामुळे याला सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड याअंतर्गत दाखवावे लागेल ज्यावेळी आपण वस्तूचे मूल्य काढतो तेव्हा ही वस्तू विकण्यासाठी होणारा खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट यामध्ये दाखवला जातो मग आमच्याकडे पुढील गोष्ट आहे ती म्हणजे राखीव मूल्य मग पहा राखीव वस्तूंचा खर्च नसतो फक्त नफा आणि तोटाच्या खात्यातच साठा तयार होतो परंतु जेव्हा नफा तोटा खात्यात नफा होतो तेव्हा विस्तार नफा आणि तोटा खाते म्हणजे नफा आणि तोटा विनियोग खाते असते हे विधान आम्हाला सांगते की फर्मद्वारे मिळवलेल्या नफ्याचे वितरण कसे केले जाईल नफ्याचा काही भाग भागधारकांना लाभांश म्हणून जातो नफ्याचा काही भाग ताळेबंदात राखीव म्हणून हस्तांतरित केला जातो जेणेकरुन तो किंमतीशी अजिबात संबंधित नसतो तो एक नफा आणि तोटा विनियोग वस्तू असतो आणि आम्ही किंमत पत्रकात समाविष्ट करणार नाही म्हणून आपणास हे घेता येणार नाही शेअर्सवर सूट लिहिली गेली आहे ही कॉस्ट शीटची वस्तू नाही ती भागभांडवलाशी संबंधित वस्तू आहे ती बॅलन्स शीटवर जाईल आणि येथे काहीच होणार नाही घसारा फॅक्टरी प्लांट कार्यालय परिसर स्पष्ट फॅक्टरी प्लांट हा फॅक्टरी खर्चाचा एक भाग आहे ऑफिस परिसर हा प्रशासकीय ओव्हरहेडचा एक भाग आहे कन्सुमेबल स्टोअर्स उपभोग्य स्टोअर्स नेहमी कारखान्यात स्टोअरमध्ये आवश्यक असतात म्हणजे याचा अर्थ ते फॅक्टरी ओव्हरहेड्सच्या भागाकडे जात आहे आणि फॅक्टरी खर्चाचा भाग असेल तर मुख्य किंमतीच्या फॅक्टरी खर्चाची गणना करताना कन्सुमेबल स्टोअर्स जोडू शकता व्यवस्थापक कुठे बसलेला असतो कारखान्यात कि कार्यालयात तो कार्यालयात बसलेला आहे मॅनेजर ऑफिसमध्ये बसलेला असतो म्हणून ते प्रशासकीय ओव्हरहेड असतात म्हणून त्याला कारखान्याच्या किंमतीत ऍड केले पाहिजे म्हणजे प्रशासकीय ओव्हरहेड म्हणून जोडले जाते आणि उत्पादन खर्च मोजण्यात मदत होईल दिग्दर्शकाची फी पुन्हा प्रशासकीय अधिलिखित असते कार्यालय स्टेशनरी हे प्रशासकीय ओव्हरहेड टेलिफोन शुल्क पुन्हा प्रशासकीय ओव्हरहेड टपाल आणि टेलिग्राम पुन्हा प्रशासकीय ओव्हरहेड आहे तर आतापर्यंतचे हे सर्व खर्च मुख्य किंमतीशी संबंधित कारखान्याच्या खर्चाशी संबंधित खर्च आणि उत्पादन खर्चाशी संबंधित खर्च आहेत आता येथे इतर खर्च म्हणजे उत्पादन खर्च आणि या खर्चाची गणना करणे म्हणजेच सेल्समन पगार सेल्समन पगार हा विक्री आणि वितरण खर्चाचा भाग आहे जो प्रशासकीय ओव्हरहेडमध्ये जोडला जाईल आणि होईल विक्री केलेल्या उत्पादनाची किंमत मोजण्यात आम्हाला मदत करते मग जाहिरातीसाठी चा प्रवास खर्च म्हणजे प्रवास खर्च सामान्यपणे विक्रेताला दिलेला असतो पण त्याबद्दल स्पष्टपणे माहिती नसते हा प्रशासकीय खर्च देखील असू शकतो परंतु प्रवास खर्च आम्ही येथे गृहीत धरतो की काहीही नमूद केलेले नसल्यास परवानगी आहे केवळ सेल्समनलाच आणि ते विक्री आणि वितरण ओव्हरहेडचा भाग असावा तर हे वितरण ओव्हरहेडची विक्री असल्याचे मानले जाते कोणत्याही प्रकारच्या उत्पादनासाठी नव्हे तर विक्रीसाठी जाहिरात करणे निश्चितच आवश्यक आहे मग आमच्याकडे गोदाम शुल्क आहे समजा गोदाम शुल्क 500 रुपये आहे आता आपणास दिसते की आमच्याकडे दोन्ही वस्तूंचा स्टोअर खर्च आणि गोदाम शुल्क देखील आहे स्टोअर हाऊस खर्च हे फॅक्टरी खर्चात जाईल आणि गोदाम खर्च हे विकल्या जाणाऱ्या वस्तूची मूळ किंमत ही विक्रीची किंमत आहे आणि ती विक्री आणि वितरण म्हणून जोडली जाईल प्रशासकीय किंवा फॅक्टरी किंवा प्राइम म्हणून नाही आणि त्यानंतर आमच्याकडे विक्रीची माहिती आहे म्हणून आम्ही किंमत पत्रक तयार करू आणि शेवटी आम्ही येथे एकूण किंमत लिहू नंतर विक्री आहे एकूण किंमत व विक्री यामधील फरकास ऑपरेटिंग नफा म्हणून संबोधले जाईल आमच्याकडे इतर आयटम देखील आहेत उदाहरणार्थ आयकर आणि लाभांश आयकर आणि लाभांश ते देखील नफा आणि तोटा खात्याचा भाग आहेत आयकर हा नफा आणि तोटा खात्याचा एक भाग आहे आणि लाभांश नफा आणि तोटा विनियोग खात्याचा भाग आहे म्हणून आपण राखीव जागा आणि लाभांश हस्तांतरित करा जेथे नफा आणि तोटा विनियोग खात्यांचा भाग आहे ते कोठेही संबंधित नाहीत उदाहरणार्थ जेव्हा आपण नफा आणि तोटा विनियोग खाते तयार करता तेव्हा आपण सारख्याच स्वरुपाचा फॉरमॅट तयारी करीत आहोत त्याला नफा आणि तोटा विनियोग खाते म्हणून संबोधले जाते म्हणून आपण येथे काय करतो आपण एका बाजूला एकूण नफा ठेवतो हे खाते आहे आम्हाला खाते येथे लिहायचे आहे आणि या प्रकरणात हा नफा तोटा विनियोग खाते आहे तर आपण येथे काय करत आहोत ही डेबिट साइड आहे आणि ही क्रेडिट आहे म्हणून आम्ही येथे नफा आणि तोटा खात्याने लिहितो एकूण नफा किंवा आपण येथे निव्वळ नफा म्हणून करानंतर निव्वळ नफा म्हणून लिहू शकता एकूण नफ्यापैकी जे काही येते उदाहरणार्थ ते 10000 रुपये आहे बरोबर आता आपण सर्वांना येथे डिव्हिडंड लिहावे लागेल डिव्हिडंड उदाहरणार्थ 2000 रुपये हे डिव्हिडंड म्हणून वितरित केले गेले आहेत तर काही विशिष्ट रिझर्व्ह जे आपल्याला तयार करायचे आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व्ह आहेत जे एका विशिष्ट हेतूसाठी तयार केले आहेत ज्यामध्ये 3000 रुपये हस्तांतरित करायच्या आहेत आणि त्या अंतर्गत सर्वसाधारण राखीव हस्तांतरित करावयाचे आहे आणि उर्वरित रक्कम सामान्य राखीव ठिकाणी हस्तांतरित केली जाईल असे नमूद केले आहे उदाहरणार्थ या प्रकरणात 5000 रु तर दोन्ही बाजू समान आहेत 10000 रुपये आणि हे पुन्हा 10000 रुपये आहे आणि नफा व तोटा खाते संतुलित आहे तुम्हाला आठवतंय मी तुमच्याशी चर्चा केली होती की या वस्तू कशाप्रकारे रिझर्व्ह अँड डिव्हीडंड कडे ट्रान्सफर केल्या आहेत आणि आयकर जे आम्ही तुम्हाला फक्त नफा आणि तोटा खात्यात देत आहोत तुम्ही जेव्हा गणना करता तेव्हा आपण जो नफा दर्शविला आहे त्या नंतरच्या सर्व किंमती वजा करुन दोन वेगवेगळे नफा म्हणजे पीबीटी करापूर्वी नफा मग फर्मच्या उत्पन्नावर आयकर वजा कॉर्पोरेट कर आणि नंतर पीएटी टॅक्सनंतर तो नफा किंवा निव्वळ ऑपरेटिंग नफा आहे ज्यास पीएटी नाही म्हणून आपणास पीएटी वर पोहोचता येणार नाही म्हणून तेथे आयकर आवश्यक आहे तर या एकूण माहितीमध्ये आपण हस्तांतरण राखीव माहिती शेअर्सवर सूट लेखी आणि नंतर आयकर माहिती आणि लाभांश माहिती वापरणार नाही आपण या माहितीचा वापर करणार नाही आपण केवळ इतर वस्तू वापरु आणि आपल्याला हे अगदी स्पष्टपणे माहित असले पाहिजे की मुख्य किंमती वस्तू कोणत्या आहेत कारखाना वस्तू कोणत्या आहेत फॅक्टरी कॉस्ट आयटम कोणत्या आहेत उत्पादन वस्तूंचे मूल्य काय आहे विक्री आणि वितरण वस्तू कोणत्या आहेत आणि शेवटी ज्या वस्तू आम्हाला फॅक्टरी खर्च मुख्य किंमत फॅक्टरी खर्च नंतर उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत देतात त्या किती आहेत एकदा किंमतीची ही सर्व चार प्रमुखे वजा केली असता आम्ही एकूण किंमतीची गणना करतो विक्रीतून वजा करतो आणि निव्वळ कार्यकारी नफ्याची गणना करतो मग ही प्रक्रिया आहे की आम्ही खर्चपत्रक कसे तयार करतो मी हे सैद्धांतिकदृष्ट्या ते आपल्यास समजावून सांगत आहे परंतु पुढील वर्गात मी या माहितीमधून येथे तयारी करणार आहे आम्ही खर्च पत्रक तयार करू आणि मग आपण पाहू की ही पत्रक कशी तयार केली आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आजकाल आमच्याकडे आयटी समर्थन प्रणाली आहे आणि संबंधित माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल आणि ती माहिती तंत्रज्ञान प्रणालीत किंवा या सॉफ्टवेअरमध्ये ठेवल्यास ही एक व्युत्पन्न होईल किंमत पत्रक जी आम्हाला उत्पादनाची एकूण किंमत देईल येथे महत्वाचा प्रश्न आहे की ती माहिती कशी पहावी आम्हाला हे पहायचे आहे की हेतू काय आहे हेतू फक्त त्या तपासणीची किंमत आहे की आम्हाला व्यवस्थापन अकाउंटिंगची आवश्यकता नाही तर मग खर्च लेखा कसा असेल परंतु जर हेतू हा खर्च नियंत्रण करण्याचा असेल तर नवीन प्रणालीचा वापर करून किंमत नियंत्रित करणे जेणेकरुन उत्पादनाच्या कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही परंतु खर्च नियंत्रणात ठेवला जाईल आणि त्या कारणास्तव आम्हाला किंमतीचे वेगवेगळे घटक आणि उप घटक करावे लागतील आपल्या कारखान्याची किंमत काय आहे म्हणजे विक्रीची किंमत काय आहे ते सांगावे लागेल आता कोण आम्हाला सांगेल की किंमत कमी आहे की जास्त आपण आपल्या स्वत च्या किंमतीचे टाइम सिरीज़ विश्लेषण करू शकता म्हणजे विशिष्ट कालावधीत कंपनीच्या एका विशिष्ट उत्पादनासाठी उत्पादन खर्च वाढत आहे किंवा स्थिर आहे किंवा खाली जात आहे किंमत वाढत आहे हे शक्य आहे कारण इनपुट खर्च वाढत आहे कदाचित इनपुट खर्च कमी झाला असेल आणि तो स्थिर राहू शकेल ही तुलना करण्याचा हा एक मार्ग आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे क्रॉस सेक्शन विश्लेषण आहे क्रॉस सेक्शन विश्लेषण म्हणजे इतर कंपन्या त्याच क्षेत्रात कसे करत आहेत आम्हाला त्यांची किंमत पत्रक कसं तरी मिळवायची आहे हेरगिरी करून किंवा काही औपचारिक अनौपचारिक स्त्रोतांकडून मिळाली असेल आणि मग आम्हाला तुलना करावी लागेल की जर इतर कंपनीची प्राईम कॉस्ट X असेल आणि आमची किंमत जास्त असेल असे का आहे ते कच्चा माल जेथून खरेदी करीत आहेत तेथून किंमती कशा नियंत्रित करतात ते कामगार कसे व्यवस्थापित करतात आणि त्यांचे इतर थेट खर्च कसे व्यवस्थापित करतात त्याचप्रमाणे ते फॅक्टरी ओव्हरहेड्स कसे व्यवस्थापित करतात म्हणून आम्हाला त्याची तुलना करावी लागेल आणि येथे मुख्य मुद्दा असा आहे की प्रत्येक कंपनीने नेत्यांच्या कामगिरीशी तुलना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण बाजारात फर्मचे क्रमांक आहेत एक शीर्षस्थानी आहे व इतर त्याचे अनुसरण करतात की शीर्ष फर्म त्या स्थितीत कसे पोहचते आणि ते त्या किंमती कमी करण्यास कसे सक्षम आहेत आणि त्या विशिष्ट किंमतीत लोकांना अत्यंत कार्यक्षम उत्पादन कसे प्रदान करतात आणि आम्ही किंमत कमी करण्यास सक्षम का नाही म्हणून आम्ही आपल्या किंमतीची टाईम सिरीज नुसार विश्लेषण करू शकतो किंवा आम्ही इतर कंपन्यांच्या किंमतीचे क्रॉस विभागीय विश्लेषण करू शकतो आणि शेवटी आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकतो की खर्च नियंत्रणाखाली आहे की नाही आणि येथे किंमत पत्रक कारण आम्ही किंमतीच्या चार घटकांमध्ये विभागले आहे तर हेतू हे आहे की हे जाणून घेणे की कोणत्याही वेळी खर्च नियंत्रण प्राप्त करणे किंवा अंमलात आणणे आवश्यक आहे आम्हाला संपूर्ण किंमत पत्रक पाहण्याची गरज नाही आमच्या भिन्न उपघटकांची तुलना इतर कंपन्यांच्या किंमतीशी केली जाईल आणि आपण कोठे कमकुवत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करू जर आमची मुख्य किंमत खूप जास्त असेल तर आम्ही केवळ तीन घटक भौतिक किंमत कामगार किंमत आणि इतर थेट ओव्हरहेड्स पाहू आणि या तीन पैकी केवळ भौतिक खर्च उदाहरणार्थ ते पाहणे योग्य आहे कारण भौतिक खर्च 50 ते 55 टक्के किंवा कधीकधी उत्पादनाच्या एकूण किंमतीच्या 60 टक्के असते म्हणूनच आपण खर्च नियंत्रण अंमलात आणू इच्छित असल्यास किंमतीच्या मोठ्या घटकाचा फायदा करणे नेहमीच चांगले आहे जर आपल्याला किंमत नियंत्रण मिळवायचे असेल तर नेहमी सर्वात मोठ्या घटकावर जोर द्या कारण उदाहरणार्थ जर भौतिक किंमत 50 असेल टक्के आणि आम्ही त्या 50 पैकी 10 टक्के सामग्री खर्च कमी करण्यास सक्षम आहोत याचा अर्थ असा आहे की आम्ही उत्पादनाची एकूण किंमत 5 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम आहोत कारण ते एकूण खर्चाच्या उत्पादनाची 50 टक्के किंमत ठरवते जर आपण सामग्री खर्च 10 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असाल तर उत्पादनाची एकूण किंमत 5 टक्के कमी होईल तर मग आपण समजू शकता की तिथे किती मोठा फरक आहे आणि उदाहरणार्थ आपण दुसऱ्या हेडचे विश्लेषण करण्यात आपला वेळ वाया घालवत असाल तर याचा परिणाम उत्पादनाच्या किमती वरती होतो उदाहरणार्थ इतर ओव्हरहेड हे उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या 2 टक्के आहेत व आपण त्यापैकी 50 टक्के नियंत्रित जरी केले तरी मोठी रक्कम वाचणार नाही म्हणून नेहमी आम्हाला हे पहावे लागेल की मोठे हेड कोणते आहेत जे उत्पादनाच्या किंमतीच्या एकूण किंमतीचे मोठे घटक आहेत आणि आपण जर खर्च नियंत्रित करू इच्छित असाल तर त्यावर लक्ष द्यावे लागेल उदाहरणार्थ आम्ही पाहतो की भौतिक किंमत आता खूप जास्त आहे मग बाजारातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती आहे जी आपणास कमी किमतीत कच्च्या मालाचा पुरवठा करू शकते हे शोधण्याचा प्रयत्न करा कोणत्या अटीवर ते त्यांना साहित्य पुरवित आहेत कोणत्या अटीवर ते आम्हाला सामग्री पुरवित आहेत म्हणून आपल्या साठी सुद्धा समान अटी असाव्यात जर आपले प्रतिस्पर्धी वेगळ्या स्त्रोतांकडून सामग्री विकत घेत असतील तर ते आपल्याला पहावे लागेल व सामग्रीची किंमत कमी करावी लागेल म्हणून या प्रकरणात आपल्याला शोधावे लागेल उदाहरणार्थ स्टील क्षेत्राबद्दल मी बोलत होतो स्टील क्षेत्रात एक स्त्रोत आहे जे भारतातील लोह धातूचे सर्व गोष्टी सेल या कंपनीच्या नियंत्रणाखाली आहेत जेव्हा खासगी क्षेत्राचा सहभाग स्टील क्षेत्रामध्ये सुरू झाला आणि जेव्हा आपल्याकडे देशाच्या पश्चिम भागात लॉयड आणि एसआर स्टील्स आणि देशाच्या पश्चिम भागात जिंदाल स्टील होते तेव्हा मला वाटते कर्नाटकातील विजयनगर स्टील प्लांट येथे प्रस्थापित झाल्या तर आता या खासगी क्षेत्रातील कंपन्यांसमोर पर्याय आहे की एकतर ते इतर देशांच्या बाजारपेठेतून कच्चा माल आयात करू शकतील किंवा जर त्यांना कच्चा माल भारतातून खरेदी करायचा असेल तर त्यांना तो सेलमधून खरेदी करावा लागेल जर सेल तेथे या उत्पादनात प्रतिस्पर्धी असेल तर सेल शक्य आहे की सेल त्यांच्यासाठी सोयीस्कर किंमतीला विक्री करीत नसेल किंवा त्यांना स्वीकारेल म्हणून त्यांची निवड असावी की कच्चा माल दुसरीकडून कसा मिळेल ते कच्चा माल इतर कोणत्याही देशामधून आयात करू शकतात आणि खर्च कमी करण्यासाठी ते फिनिशड प्रॉडक्ट मध्ये रूपांतरित करू शकतात उदाहरणार्थ आता जिंदल स्टील वर्क ही सामग्री मध्य पूर्व देशांकडून आयात करते त्यांच्याकडे वापरलेल्या स्टीलची प्रचंड मात्रा आहे आणि त्यांच्याकडे अगदी लोखंडी धातू देखील खूप स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे ते तेथून आयात करीत आहेत आणि ते उत्पादन खर्च कमी करीत आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला किमान किंमत देण्यास सक्षम असलेल्या किंमतीच्या सर्वात मोठ्या घटकास कसे कमी करायचे ते पहावे लागेल जर आपण सर्वात मोठ्या घटकांवरती लक्ष नाही दिले व लहान घटक ज्यांचा एकूण खर्चामध्ये फक्त 2 3 4 टक्के वाटा आहे त्यावर लक्ष दिले तर ते आपण फक्त प्रयत्न करीत आहोत परंतु आपण निकाल मिळवत नाही तर याचा अर्थ असा आहे की केवळ तेथे प्रयत्न करणे आवश्यक आहे जेथे निकाल जास्तीत जास्त असेल आणि आम्ही येथे वापरत असलेले महत्वाचे तत्व नेहमीच खर्च आणि फायद्याचे तत्व असते खर्च नेहमी प्राप्त झालेल्या फायद्यांपेक्षा कमी असावा त्या विश्लेषणामधून किंवा त्यानुसार कोणतेही मूल्य नियंत्रण करण्याचे तंत्र आहे म्हणून फायद्यांपेक्षा खर्च निश्चितच कमी असणे आवश्यक आहे जर तसे झाले तर जर तसे झाले नाही तर त्या प्रकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जाऊ नका म्हणूनच आम्ही विशेषत किंमत पत्रक म्हणजे काय आणि चर्चा पत्रकासाठी संबंधित माहिती काय आहे हे आम्ही तयार कसे करू शकतो परंतु खर्च पत्रक कसे तयार करावे आणि शेवटी या माहितीवरील किंमतीचे वेगवेगळे घटक कसे पहावे याबद्दल आपण चर्चा करतो पुढील वर्गात किंमत पत्रक तयार करेल आणि मग आम्ही त्याचे विश्लेषण देखील करू की ती किंमत पत्रक कसे दिसते आणि त्याचे विश्लेषण कसे करावे त्याबद्दल आपण पुढच्या वर्गात चर्चा करू खूप खूप धन्यवाद